प्रथम पेटंट अर्जात अस्थायी किंवा संपूर्ण तपशील असणे आवश्यक असते या पूर्वीच आम्ही अस्थायी आणि पूर्ण तपशील मधला फरक नमूद केला आहे आपण तात्पुरते तपशील दाखल करण्याचा पर्याय निवडला तर १२महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण तपशील दाखल करून त्याचा पाठपुरावा करावा लागतो तात्पुरते तपशील आपल्याला प्राधान्य प्राप्त करून देईल परंतु १२ महिन्याच्या आत संपूर्ण तपशील सादर करावा लागतो अर्ज भरताना दुसरी आवश्यकता ही रेखांकनाची असते आपला शोध रेखांकनांद्वारे वर्णन केला जाऊ शकतो म्हणून आपल्याकडे रेखाचित्र असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ बहुतेक यांत्रिक आविष्कारात यांत्रिक आणि फिरणार्या भागांचा समावेश असल्यामुळे शोधांच्या रेखाचित्रांची आवश्यकता असू शकते आपण रेखांकन दाखल केले नसले तरीही पेटंट अधिकारी जेंव्हा पेटंट अर्जावर कारवाई करतो तेंव्हा पेटंट नियंत्रक रेखाचित्र विचारू शकतो अर्ज भरताना पेटंट कार्यालयाला सादर करावयाची असलेली तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे विदेशात पेटंट दाखल करण्याच्या संदर्भातला तपशील जर आपण भारतात अर्ज दाखल केला असेल आणि विदेशात ही पेटंट अर्ज केलेला असेल आणि त्याचा पाठपुरावा चालू असेल तर आपल्याला पेटंट कार्यालयाला त्या अर्जाची सर्व माहिती सादर करणे गरजेचे असते त्यांना त्या अर्जाला प्राप्त करणे सोपे जाते पेटंट कार्यालयाला हे जाणून घ्यायचे असते कि एकच अर्ज इतर देशातील पेटंट कार्यालय कश्या प्रकारे हाताळतात अर्ज क्रमांक ३ च्या तळास एक हमीपत्र असते ते अर्ज दाराने भरावयाचे असते अर्जदाराने या अर्जासोबत दाखल करावयाची चौथी गोष्ट म्हणजे प्राधान्य दस्तऐवज काही प्रकरणांमध्ये प्राधान्य दस्तऐवज असू शकते जे विदेशातील पेटंट कार्यालयात दाखल केलेले दस्तऐवज असते जेव्हा आपण पारंपरिक अर्ज प्रक्रियेचे पालन करतो किंवा पीसीटी मार्गाचे अनुसरण करतो तेव्हा प्राधान्य दस्तऐवज सादर करतो प्राधान्य दस्तऐवजाच्या आधारे आपल्याला प्राधान्य मिळेल आणि त्यानंतर आपण भिन्न देशांमध्ये प्रवेश करतो म्हणूनच पारंपरिक अर्जाच्या बाबतीत तुम्ही जे काही प्राधान्यक्रम दस्तऐवज वापरतात्याच्या प्रती भारतीय पेटंट कार्यालयाला द्याव्या लागतात त्यात एक घोषणा पत्र असते त्यात शोधकर्त्या ची माहिती असते जसे शोधकर्त्याचे नाव त्याचे राष्ट्रीयत्व आणि त्याचा पत्ता मुखत्यार पत्र भरावे लागते जर ते नसेल तर मग अर्ज क्रमांक २६ भरावा लागतो ज्यामुळे तुमच्या जागी पेटंट दलाल करार करतो त्या नंतर आवश्यक शुल्क भरावे लागते हक्काचा पुरावा सादर करावा लागतो अर्ज करण्याचा हक्क दाखवावा लागतो पूर्वी हे अर्ज लागत असे आता ती तरतूद काढून टाकली आहे अर्ज केल्यावरही हक्काचा पुरावा दाखल करण्यासाठी मुदत देण्यात येते अर्ज केल्यानंतरही हक्काचा पुरावा दाखल केला जाऊ शकतो हक्काच्या पुराव्या विषय आधीच चर्चा केली आहे जर एखादा शोधकर्त्याने त्याचा शोध दुसर्या व्यक्तीला नियुक्त केला असेल तर मालक किंवा तो जिथे काम करतो ती कंपनी पेटंट अर्ज सादर करते तेव्हा त्याला हक्काचा पुरावा सादर करावा लागतो अर्जदाराने शोध कसा दिला हे कागदपत्रांसह दाखवावे लागते